या आठवड्यात आपण DC DC कन्व्हर्टरवर लक्ष केंद्रित करू आपण नॉन आयसोलेटेड कन्व्हर्टर्सपासून सुरुवात करू तुम्ही बक कन्व्हर्टर बूस्ट कन्व्हर्टर बक बूस्ट कन्व्हर्टर बद्दल आधीच ऐकले असेल जे या विशिष्ट आठवड्यांच्या व्याख्यानांमध्ये प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कसे कार्य करतात नक्कल कसे करतात आणि नंतर त्यांची रचना कशी करायची ते आपण पाहू तुमच्याकडे DC व्होल्टेज आहे आणि तुम्हाला DC ची मागणी असलेल्या लोडला सप्लाय करणे आवश्यक आहे तथापि तुम्हाला अनेक परिस्थिती दिसतील ज्यामध्ये तुमच्याकडे असलेला DC व्होल्टेज बॅटरी किंवा रेक्टिफायर फिल्टरमधून येणारे मूल्य असे आहे जे थेट वापरण्यायोग्य नाही लोडला जास्त व्होल्ट्सची मागणी होऊ शकते अॅनालॉग सर्किट्स साठी ते अधिक वजा 15 व्होल्ट्सची मागणी करू शकते बहुतेक डिजिटल सर्किट्ससाठी ते 3 3 व्होल्ट किंवा 1 8 व्होल्ट्सची मागणी करू शकते तर तुम्हाला हे पाहणे आवश्यक आहे की पॉवर इंटरफेस किंवा पॉवर सप्लाय सारखे काहीतरी तयार केले आहे जे एका लेव्हलच्या DC ला दुसऱ्या लेव्हलच्या DC मध्ये योग्यरित्या रूपांतरित करण्याचे काम करेल तर हे कसे केले जाते एक म्हणजे लिनियर रेग्युलेटर द्वारे आम्ही लिनियर रेग्युलेटर सर्वात लोकप्रिय म्हणून वापरले आणि सुमारे दीड दशकांपूर्वी पॉवर कन्व्हर्टर्स स्विच मोडच्या आगमनापर्यंत वापरले लिनियर रेग्युलेटर अतिशय अचूक खूप चांगले रेग्युलेटर आहेत तथापि ते एफिशियंट नाहीत स्विच मोड रेग्युलेटर निश्चितपणे अधिक एफिशियंट आहेत कोणतेही खराब कंपोनेंट्स नाहीत आयडियल अर्थाने स्विच मोडमध्ये DC DC कन्व्हर्टर्समध्ये कोणतेही खराब कंपोनेंट्स नाहीत तथापि आपण स्विच केलेल्या मोडमधून बाहेर पडलेल्या DC आउटपुटची गुणवत्ता DC DC कन्व्हर्टर्स लीनियर रेग्युलेटर इतकी चांगली नाही तथापि DC DC कन्व्हर्टर स्विच केलेले मोड खूप लोकप्रिय झाले आहेत आणि गेल्या काही वर्षांत त्यांची गुणवत्ता आणि परफॉर्मन्ससुधारले आहे आणि आज ते सर्वात लोकप्रिय आहेत आणि ते DC DC कन्व्हर्टरमधील बहुतेक पावर सप्लाय मध्ये वापरले जातात अगदी आमच्या PC च्या मॉनिटर्समध्ये आणि अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये समोरचा भाग DC DC कनवर्टर असेल म्हणून या नॉन आयसोलेटेड आणि आयसोलेटेड कन्व्हर्टर्स चा अभ्यास करून आपण कोणती इन साईट प्राप्त करू शकतो हे पाहण्याचा प्रयत्न करू आणि वास्तविक DC DC पॉवर कन्व्हर्टर समजून घेण्याच्या दिशेने जाऊ जे आजच्या बहुतेक उत्पादनांमध्ये जातात DC DC कन्व्हर्टरच्या मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा करूया यात इनपुट सोर्स चा समावेश आहे बॅटरी किंवा रेक्टिफायर फिल्टरचे आउटपुट असू शकते ज्याची आपण गेल्या आठवड्यात चर्चा केली आहे आता त्यात एक लोड आहे जो DC व्होल्टेजची एक्सपक्ट करतो आता या दोघांना इंटरफेस करणे आवश्यक आहे इंटरफेसचा सर्वात सोपा आणि सोपा मार्ग म्हणजे त्यामध्ये रेझिस्टर लावणे हा सर्वात सोपा DC DC कनवर्टर असेल आता आपण वायरिंग कनेक्शन बनवूया म्हणजे आपल्याला सर्किट डायग्राम मिळेल आता आपण कनेक्शन केल्यावर आपल्याला सिरीज रेफर टाईम 0404 रेझिस्टर आणि लोड रेझिस्टर चा सोर्स घ्यावा लागेल चला काही नावे देऊ आपण याला Vin इनपुट व्होल्टेज म्हणू आपण याला आउटपुट व्होल्टेज म्हणू आपण याला लोड रेझिस्टर म्हणू आणि आपण याला सीरिज रेझिस्टन्स म्हणू जो दरम्यान आहे आता हेच ड्रॉप म्हणून काम करेल की आउटपुट व्होल्टेज आपल्या इच्छेनुसार असेल आता आपण उदाहरणादाखल म्हणू या की इनपुटवर 48 व्होल्ट्स आहेत आणि आऊटपुटवर 5 व्होल्ट्सची गरज आहे बाकी 43 व्होल्ट्स या रेझिस्टरवर सोडायचे आहेत हा एक सिरीज ड्रॉप रेझिस्टर असेल आणि ही ठराविक संकल्पना आहे जी जवळजवळ सर्व लीनियर रेग्युलेटर मध्ये वापरली जाते आता हा रेझिस्टर बदलणारा रेझिस्टर असू शकतो ज्यामुळे तुम्ही रेग्युलेटर साध्य करू शकता म्हणून इनपुट व्होल्टेज बदलत असल्याने या रेझिस्टर मध्ये बदल करा की आउटपुट 5 व्होल्ट किंवा 12 व्होल्ट किंवा तुम्ही आता सेट केलेला कोणताही व्होल्टेज नियंत्रित स्तर असेल दुर्दैवाने या प्रकारच्या साध्या DC DC कन्व्हर्टरमध्ये समस्या अशी आहे की Rs हे रेझिस्टर आहे या सर्किटमधून करंट प्रवाह आहे नंतर Rs मध्ये डिसिपेशन होते आणि ते म्हणजे I स्क्वेअर गुणा Rs आता हे लिमिटेड रेझिस्टन्स आहेत आणि त्यामुळे पॉवर डिसिपेशन मर्यादित आहे आणि हे खूप मोठे संदर्भ वेळ 0545 पॉवर डिसिपेशन असू शकते म्हणून या प्रकारचे रेग्युलेटर अत्यंत डिसिपेशन आणि अतिशय इनएफिशियंट आहेत आता सिरीज एलिमेंट 0 आहे हे पाहण्यात आमची आवड आहे तुम्ही ते कसे घडवायचे तुम्ही दोन प्रकारे I2Rs 0 च्या बरोबरीने बनवू शकता एक म्हणजे Rs 0 बनवून दुसर्या मार्गाने तुम्ही I 0 बनवू शकता आता मी 0 च्या बरोबरीचे आहे याचा अर्थ Rs हे इन्फिनिटी मूल्य असू शकते तर याचा अर्थ काय याचा अर्थ असा की जेव्हा स्वीच शॉर्ट सर्किट असेल तेव्हा त्या स्थितीत स्विचवरील व्होल्टेज 0 असेल तेथे पॉवर नष्ट होत नाही जेव्हा I हे 0 असतो तेव्हा स्विच एक ओपन सर्किट असते तर जेव्हा तुम्ही स्विच ओपन सर्किट बनवता तेव्हा त्याद्वारे करंट 0 असेल आणि नंतर संदर्भ वेळ ०७०१ स्विचमधील पॉवर डिसिपेशन देखील 0 असेल त्यामुळे जेव्हा स्विचमधील पॉवर डिसिपेशन होत नाही तेव्हा फक्त दोन अटी असतात जेव्हा Rs 0 आहे आणि जेव्हा Rs इन्फिनिटी आहे आणि स्विच शॉर्ट सर्किट आहे स्विच उघडल्यावर पूर्णपणे चालू आहे या दोन अटी आहेत ज्या शृंखला घटकाच्या पॉवर डिसिपेशन मध्ये सीरिज सर्किटमधील पॉवर डिसिपेशन च्या दृष्टिकोनातून परवानगी आहेत हे साध्य करण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे रेझिस्टरला एकाच पोल स्विचने बदलू या त्यामुळे स्विच चालू असताना Vin आऊटपुटवर येतो आणि स्विच बंद असतो Vo 0 असतो आणि अशा प्रकारे स्विच चालू असताना आणि जेव्हा ते बंद असते तेव्हा ओपन सर्किटची परिस्थिती असते तथापि व्होल्टेज आता Vo आपल्या DC प्रमाणे सतत नाही ते पलसेटिंग आहे जेव्हा स्विच चालू असतो तेव्हा तुमच्याकडे DC व्होल्टेज किंवा Vin दिसतो जेव्हा स्विच उघडतो तेव्हा Vo मधील व्होल्टेज 0 असतो त्यामुळे ते हाय लो हाय लो पलसेटिंग करणारे व्होल्टेज होते आणि हे चोपर बनते म्हणून त्याला चोपर व्होल्टेज म्हणतात आणि हे सर्किट चोपर बनते हे आपल्याला हवे आहे असे नाही आम्हाला आउटपुट व्होल्टेज Vo शुद्ध DC म्हणून हवे आहे म्हणजे आम्हाला येथे एक प्रकारचे फिल्टर सर्किट हवे आहे आता हे फिल्टर असू शकते आणि हे L आणि C चे बनलेले असू शकते यात कदाचित असे काहीतरी इंडक्टर असू शकते आणि कॅपॅसिटन्स असे काहीतरी असू शकते किंवा हे L आणि C एकत्र मिळून दुसरा ऑर्डर फिल्टर बनतील आणि हे चोपर स्विच आणि फिल्टर एकत्रितपणे Vo वर DC व्होल्टेज प्रदान करेल आणि एकत्रितपणे ते एक स्विच मोड DC DC कनवर्टर तयार करतात अनेक कॉन्फिगरेशन आहेत ज्यामध्ये हे स्विच आणि फिल्टर एकत्र ठेवता येतात जर आपल्याकडे DC DC कनवर्टर एलिमेंट बनवण्यासाठी एक स्विच एक इंडक्टन्स एक कॅपॅसिटन्स असेल तर आपण त्याला प्रायमरी टोपोलॉजी म्हणतो प्रायमरी टोपोलॉजी मध्येच तीन शक्यता आहेत एक म्हणजे स्टेप डाउन कन्व्हर्टर किंवा बक कन्व्हर्टर buck converter दुसरा स्टेप अप कन्व्हर्टर किंवा बूस्ट कन्व्हर्टर अजून एक तुमच्याकडे स्टेप अप डाउन किंवा बक बूस्ट कन्व्हर्टर आहे मुळात नावाप्रमाणे स्टेप डाउन करणे इनपुट व्होल्टेजला कमी आउटपुट व्होल्टेजमध्ये रूपांतरित करते स्टेप अप कन्व्हर्टर इनपुट व्होल्टेज DC व्हॅल्यूला उच्च आउटपुट DC व्हॅल्यूमध्ये रूपांतरित करतो किंवा वाढवतो स्टेप अप डाऊन कन्व्हर्टर एकतर ठराविक ड्युटी सायकल्स अंतर्गत करू शकतो ते स्टेप डाउन होईल आणि काही इतर ड्युटी सायकल्स स्टेप अप असेल आपण या आठवड्यात अर्थातच तीनही प्रकारचे कन्व्हर्टर पाहू या तिन्ही प्रकारच्या कन्व्हर्टरमध्ये कोणतेही गॅल्व्हनिक आयसोलेशन नाही म्हणजे ते कोणतेही ट्रान्सफॉर्मर वापरत नाहीत ते नॉन आयसोलेटेड कन्व्हर्टर आहेत आणि महत्त्वाचे आहेत कारण असे अनेक ऍप्लिकेशन्स आहेत ज्यासह हे कन्व्हर्टर वापरले जाऊ शकतात तुम्ही त्याचे कार्य पाहिल्यास त्याचे सिमुलेशन कसे करायचे आणि त्याची रचना कशी करायची ते तुम्ही पाहता हे चोपर सर्किट आहे स्विच हा सिंगल थ्रो स्विच आहे जेव्हा स्विच पोलवर असतो तेव्हा थ्रोला जोडलेले असते थ्रो इनपुटच्या पॉझिटिव्हशी जोडलेले असते जे Vin आहे पोल व्होल्टेज Vin सारखेच आहे जे आउटपुट Vo मध्ये हस्तांतरित केले जाते जेव्हा स्विच बंद असतो तेव्हा पोल फ्लोटिंग असतो आणि पोल व्होल्टेज अनडिफाइन असतो त्याचप्रमाणे Vo देखील अनडिफाइन असतो स्विच काढण्याचा हा रीकमेन्टेड केलेला मार्ग नाही जिथे दोन थ्रो आहेत आणि दोन्ही थ्रो चांगल्या परिभाषित पोटेंशिअल्स शी जोडलेले आहेत तिथे आपल्याला सिंगल पोल डबल थ्रो स्विच ने स्विच बदलायचा आहे अशा स्थितीत पोल एका थ्रोशी किंवा दुसर्या थ्रोशी जोडलेला असला तरीही एक परिभाषित पोटेंशिअल्स असेल आणि म्हणून आउटपुट Vo S स्विच आता सिंगल पोल डबल थ्रो स्विच ने बदलला आहे त्यात दोन थ्रो आहेत थ्रो वन T1 इनपुट सप्लायच्या पॉझिटिव्हशी जोडलेले आहे थ्रो दोन ग्राउंड ला जोडलेले आहे जेव्हा पोल T1 शी जोडला जातो तेव्हा पोल व्होल्टेज Vin सारखाच असतो जो Vo मध्ये हस्तांतरित केला जातो जेव्हा P T2 शी जोडलेला असतो तेव्हा T2 ग्राउंड शी जोडलेला असतो आणि त्यामुळे Vo ची पोटेंशिअल 0 असते त्यामुळे स्विच S च्या दोन्ही पोझिशन्सवर Vo पोटेंशिअल परिभाषित असेल चोपर मध्ये आता थोडासा बदल करण्यात आला आहे पोल इंडक्टर L शी जोडलेला आहे आणि एक कॅपेसिटर अशा प्रकारे जोडलेला आहे आणि हा LC दुसरा ऑर्डर फिल्टर म्हणून एक फिल्टर बनवतो जो चोपर वेव्ह फॉर्म फिल्टर करतो आणि आउटपुटला एक गुळगुळीत DC देतो जेव्हा T1 पोल व्होल्टेज थ्रो साठी जोडला जातो तेव्हा ऑपरेशन अगदी सरळ पुढे असते इंडक्टर मॅग्नेटिक रित्या चार्ज होण्यास सुरवात करतो कॅपेसिटर देखील चार्ज होतो जेव्हा स्विच T2 दुसर्या स्थानावर स्विच करतो तेव्हा हा पोल 0 पोटेंशिअल्स असतो इंडक्टर करंट कॅपेसिटर आणि आउटपुट लोडद्वारे प्रकट होतो आणि कॅपेसिटर आणि लोडमध्ये मॅग्नेटिक एनर्जी सोडतो नंतर पुन्हा चक्र सायकल होते पोल V in शी जोडला जातो हा DC DC कनवर्टर आहे ज्याला बक कन्व्हर्टर म्हणतात येथे आउटपुट व्होल्टेज Vo चे मूल्य Vin पेक्षा कमी असेल येथे काही नॉमनफ्लेचर परिभाषित करूया जेव्हा पोल P हा T1 शी जोडलेला असेल तेव्हा आपण त्याला S on असे म्हणू स्विच चालू आहे जेव्हा पोल P T2 फेकण्यासाठी जोडला जातो तेव्हा आपण म्हणतो की स्विच बंद आहे आता आपण VL मध्ये व्होल्टेज प्लॉट करण्याचा प्रयत्न करू VL हा एक महत्त्वाचा कंपोनेंट्स आहे ज्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि दुसरा कंपोनेंट्स ज्याचा तुम्हाला येथे अभ्यास करावा लागेल तो म्हणजे कॅपेसिटन्स C इंडक्टरमधील व्होल्टेज VL चला दोन एक्सिस काढूया आपला x अक्ष जो वेळ आहे y अक्ष जो वास्तविक अक्ष आहे तो व्होल्टेज अक्ष असू द्या आपण काही वेळेच्या लाईन टाकू आणि आपण असे म्हणूया की ही स्विचची वेळ आहे जिथे पोल T1 ला जोडलेला आहे ही स्विचची बंद वेळ आहे पुन्हा स्विचच्या वेळेवर पुन्हा स्विचची वेळ बंद आहे तर आपण त्याची व्याख्या करूया आणि त्याला या पद्धतीने नाव देऊ या या कालावधीत S चालू आहे S या कालावधीत पुन्हा S चालू आहे आणि नंतर S बंद आहे तर आपण VL वर जे व्होल्टेज पाहतो ते प्लॉट करू आता VL बाई डायरेक्शनल व्होल्टेज असेल हे वर हलवणे चांगले असू शकते जेणेकरून आपण येथे स्क्रीनवर बाई डायरेक्शनल व्होल्टेज पाहू शकू जेव्हा स्वीच ऑन असतो तेव्हा T1 ला जोडलेले असते आणि येथे पोल वरील व्होल्टेज Vin असतो इंडक्टरच्या या बाजूचा व्होल्टेज Vo आहे आणि म्हणून त्या क्षणी इंडक्टरमधील व्होल्टेज Vin वजा Vo आहे त्यामुळे तुम्हाला या बिंदू वर दिसणारा व्होल्टेज असेल आणि जेव्हा स्विच बंद होतो तेव्हा ध्रुव P थ्रो T2 शी जोडलेला असतो आणि पोल व्होल्टेज 0 असतो

आणि इंडक्टरमधील व्होल्टेज आता 0 उणे Vo आहे याचा अर्थ व्होल्टेज निगेटिव्ह जातो आणि पुन्हा जेव्हा स्विच चालू होईल सायकल अशा प्रकारे पुनरावृत्ती होते इंडक्टर व्होल्टेज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा प्रकारे जात आहे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की स्टेडि स्टेट त पॉझिटिव्ह बाजूच्या इंडक्टर व्होल्टेज कर्व एरिया आणि निगेटिव्ह बाजूच्या एरिया अंडर कर्व तंतोतंत जुळले पाहिजे आपण त्यास थोडा रंग देऊ या तर तुम्हाला निळ्या भागावर पॉझिटिव्ह बाजूचा निळा भाग दिसतो निगेटिव्ह निगेटिव्ह बाजूंपैकी एक जुळली पाहिजे याचा अर्थ स्टेडि स्टेट इंडक्टरवरील एवरेज व्होल्टेज नेहमी 0 असावा हे इंडक्टरला स्टॅच्यूरेशन मध्ये जाण्यास प्रेव्हेंट करेल तेथे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होणार नाही आणि इंडक्टरला स्टॅच्यूरेशन होण्यास मदत होईल तर इंडक्टरमध्ये व्होल्ट सेकंद बॅलन्स असणे फार महत्वाचे आहे आणखी एक केस कॅपॅसिटन्स एवरेज करंट 0 असावा जर एवरेज करंट असेल तर कॅपेसिटन्समध्ये चार्ज तयार होईल कॅपॅसिटन्स Amp च्या बाबतीत दुसरा बॅलन्स असावा इंडक्टन्स व्होल्टच्या बाबतीत दुसरा बॅलन्स असावा या दोन अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आहेत ज्या मी लवकरच स्पष्ट करेन दोन अतिशय महत्त्वाचे कंपोनेंट्स जे आपण बहुतेक DC DC कन्व्हर्टरमध्ये वापरणार आहोत ते म्हणजे इंडक्टर आणि कॅपेसिटर इंडक्टर हा डायनॅमिक कंपोनेंट्स पैकी एक आहे जो बहुतेक DC DC कन्व्हर्टरमध्ये फिल्टरचा हा भाग आहे आणि इंडक्टरमधील व्होल्टेज ज्याचा मी आधी उल्लेख केला आहे तो एक बिंदू आहे ज्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे आणि तो एक क्रिटिकल व्होल्टेज आहे त्याचप्रमाणे कॅपेसिटरच्या बाबतीत जो एक अतिशय महत्त्वाचा डायनॅमिक कंपोनेंट्स आहे जो DC DC कन्व्हर्टरमध्ये वापरला जाईल तुम्हाला कॅपेसिटन्सद्वारे करंट चे मॉनिटर करावे लागेल आता प्रथम इंडक्टर पाहू इंडक्टन्स L आणि इंडक्टन्स VL मधील व्होल्टेज आणि इंडक्टरमधून वाहणारा करंट I फॅराडेच्या नियमाशी संबंधित आहेत तर फॅराडेज कायद्यानुसार तुम्ही ते पाहिल्यास तुम्हाला दिसेल की VL L बरोबर आहे आणि इंडक्टर सामान्यत मॅग्नेटिक कोअर वर वाऊंड असतो ज्यामध्ये N टर्न असते आणि करंट I असतो ज्याद्वारे मॅग्नेटिक आणि थोडीशी कॉइल वाहते आता संबंध VL येथे दिल्याप्रमाणे इंडक्टन्समधील व्होल्टेज L N आहे N समीकरणाचा हा भाग पाहू कोरमध्ये करंट काय आहे आता कोर मधील करंट हे मुळात या समीकरणाची पुनर्रचना आहे आता आपण म्हणू VL कॉन्स्टंट आहे या की इंडक्टरमध्ये नंतर N φ असेल संदर्भ वेळ 2225 φ कोरमधील प्रवाह आहे येथे महत्त्वाचा भाग VL dt जर VL 0 असेल तर φ हे या समीकरणानुसार मर्यादित मूल्य असेल जर VL 0 नसेल परंतु त्याचे एवरेज मूल्य असेल म्हणजे ते DC मूल्यासारखे असेल तर ते वेळेसह एकत्रित होण्यास सुरवात होते आणि वाढतच राहते आणि ते स्टॅच्यूरेट होणार्या सामग्रीवर अवलंबून एका विशिष्ट बिंदूपेक्षा प्रवाह देखील वाढत राहतो एकदा ते स्टॅच्यूरेट झाले की यापुढे इंडक्टन्स प्रभावी राहणार नाही आणि तो फक्त कंडक्टरचा तुकडा असेल संदर्भ वेळ 2310 म्हणून हे खूप महत्वाचे आहे की VL चे एवरेज मूल्य नाही याचा अर्थ हा व्होल्ट सेकंद बॅलेन्स करणे आवश्यक आहे जसे मी आधी चर्चा केली होती म्हणून इंडक्टरमध्ये तुम्हाला हे माहित असणे अत्यंत महत्वाचे आहे की स्टेडि स्टेट व्होल्ट सेकंद बॅलन्स असणे आवश्यक आहे हा व्होल्ट सेकंद बॅलन्स फक्त स्थिर स्थितीत आहे डायनॅमिक्समध्ये संदर्भ वेळ 2346 व्होल्ट सेकंद बॅलन्स राहणार नाही कारण इंडक्टरमधील एनर्जी बदलणे आवश्यक आहे ते बदलण्यासाठी व्होल्ट सेकंदात असमतोल असणे आवश्यक आहे परंतु स्टेडि स्टेट व्होल्ट सेकंद बॅलन्स नसणे आवश्यक आहे जेणेकरून प्रवाह आणि स्टॅच्यूरेशन तयार होणार नाही संदर्भ वेळ 2404 त्याचप्रमाणे समीकरण नियंत्रित करून कॅपेसिटन्समध्ये हा Ic जो C च्या बरोबरीचा आहे जेथे dv हे कॅपॅसिटन्समधील व्होल्टेज आहे Ic हा कॅपॅसिटन्समधील करंट आहे आणि याची पुनर्रचना केल्याने तुम्हाला संपूर्ण कॅपॅसिटन्समध्ये व्होल्टेज मिळेल जो Ic dt च्या इंटिग्रल एक बाय C इंटिग्रल Ic dt आहे कल्पना करा की तेथे एक एवरेज करंट आहे ज्याचा अर्थ dC मूल्याचे इक्विव्हेंलेंट dC मूल्य इंटिग्रल dC मूल्य असेल dt म्हणजे हे मूल्य वाढतच राहील आणि व्होल्टेज वाढतच जाईल म्हणजे कॅपेसिटरमधील व्होल्टेज इन्फिनिटी कडे जाईल आणि शेवटी स्टॅच्यूरेशन संदर्भ वेळ 2449 आता क्षमता वाढत आहे आणि म्हणून हे महत्वाचे आहे की Ic चे एवरेज मूल्य नसावे Ic dt amp द्वारे संतुलित केले पाहिजे सेकंद बॅलन्स असणे आवश्यक आहे तर कॅपेसिटरमध्ये इंडक्टरच्या दुहेरी असलेल्या कॅपॅसिटन्सच्या बाबतीत स्थिर स्थितीत amp सेकंद बॅलन्सअसणे आवश्यक आहे स्टेडि स्टेट लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे आणि डायनॅमिक्स दरम्यान संदर्भ वेळ 2517 काही असमतोल असेल जेणेकरून त्यावरील व्होल्टेज तयार होईल किंवा डिस्चार्ज होईल आणि एकदा स्टेडि स्टेट वर पोहोचल्यानंतर सायकल द्वारे amp सेकंद बॅलन्ससायकल असावे लागते आता ही एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे खरेतर सर्व DC DC कन्व्हर्टर स्विच्ड मोड DC DC कन्व्हर्टरचे इनपुट आउटपुट संबंध या दोन महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित आहेत कन्व्हर्टर्सचे इनपुट आउटपुट व्होल्टेज संबंध निर्धारित करण्यासाठी स्टेडि स्टेट तील व्होल्ट सेकंद बॅलन्स वापरला जातो amp सेकंद बॅलन्स इनपुट आउटपुट करंट संबंध निर्धारित करण्यासाठी वापरले जाते अर्थात इनपुट आउटपुट संबंध निर्धारित करण्यासाठी आणि इनपुट आउटपुट करंट संबंध साधन निर्धारित करण्यासाठी एक आयडियल कनवर्टर गृहीत धरण्यासाठी व्होल्ट सेकंद बॅलन्सदेखील वापरू शकतो तर हे दोन लक्षात ठेवा किंबहुना ते इनपुट आउटपुट संबंध शोधण्यासाठी जवळजवळ सर्व कन्व्हर्टरमध्ये व्होल्ट सेकंद शिल्लक वापरत असतील जर प्रत्येक परिणाम बक कन्व्हर्टर सर्किट जे आम्ही तुम्हाला पूर्वी देतो ते काही सामान्य मूल्ये ठेवूया आता हे एम्पलीट्यूड Vin उणे Vin Vo आहे जसे आपण आधी ON वेळेत चर्चा केली होती संदर्भ वेळ 2646 पोल T1 शी जोडलेला आहे इंडक्टन्स मधील व्होल्टेज Vin Vo आहे OFF वेळेत आणि पोल T2 शी जोडलेला असेल तो 0 उणे Vo असेल म्हणून ते Vo येथे एम्पलीट्यूड असेल आता हा कालावधी आहे ज्याला आपण Ton म्हणू आणि या कालावधीला आपण Toff म्हणू म्हणजेच T1 कालावधीसाठी इंडक्टरमधील व्होल्टेज बंद करण्याच्या कालावधीसाठी तुम्हाला Vin Vo दिसत असलेला इंडक्टर व्होल्टेज Vo आहे आता या पॅरामीटर्सवर व्होल्ट सेकंड बॅलन्स लागू करू आता समीकरणाचा हा भाग विचारात घ्या Ton हे मुळात या आयताचे Ton क्षेत्रफळ आहे तर या रुंदीमधील ही उंची या आयताचे क्षेत्रफळ आहे किंवा इंडक्टन्स वेव्हफॉर्मच्या या पॉझिटिव्ह भागाचा हा व्होल्ट सेकंद आहे आता हे Toff मध्ये वजा Vo आहे जे रुंदी आहे तर आपण क्षेत्राच्या या भागामध्ये Toff मध्ये वजा Vo ला जोडू या तर हा व्होल्ट सेकंद अधिक हा व्होल्ट सेकंद 0 इतका असावा मग आपण म्हणतो की व्होल्ट सेकंद शिल्लक आहे तर हे समीकरण जर तुम्ही पुनर्रचना केले तर तुम्हाला दिसेल की ते Vin Ton वजा Vo या स्वरूपाचे आहे आपण ते दुसऱ्या बाजूला वजा Vo Toff दुसऱ्या बाजूला नेऊ शकतो आमच्याकडे VoTon Toff आहे Ton Toff हे काही नसून एकूण स्विच इन पीरियड आहे तर एकूण स्विच इन पीरियड Ton Toff आहे हे Ts आहे तर अजून पुनर्रचना करताना आपण पाहतो की Vo Vin TonTs हा Ts आहे तर हे या बक कन्व्हर्टर साठी इनपुट आउटपुट संबंध असेल इंडक्टरच्या व्होल्ट सेकंड बॅलन्सचे महत्त्व हे मी तुम्हाला सांगेन असे मला वाटले एक उदाहरण म्हणून हे आहे इंडक्टरचे व्होल्ट सेकंड बॅलन्स रिलेशनशिप घेतल्यास कन्व्हर्टर काहीही असो तुम्हाला इनपुट आउटपुट रिलेशनशिप मिळेल हीच मुख्य संकल्पना आहे जी मला व्याख्यानाच्या या विशिष्ट व्हिडिओमध्ये सांगायची आहे